रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर आणि अॅमीटर- II नमस्कार आणि स्वागत आहे आपण रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर आणि अॅमीटर बद्दल बोलत होतो थोडा हुरूप येण्यासाठी आपण त्याबद्दल परत बोलूया आपण बोललो होतो की पीएमएमसी मीटर एका बाजूला इलेक्ट्रोडायनामिक उपकरणांच्या तुलनेत कमी करंट साठी जास्त संवेदनशील असतात पण दुसऱ्या बाजूला अडचण अशी आहे की पीएमएमसी मीटर एसी मोजू शकत नाही कारण एसी साठी सरासरी टॉर्क शून्य असेल आणि पॉईंटर हालचाल करणार नाही त्यामुळे पीएमएमसी मीटर वापरून जास्त संवेदनशीलतेचा फायदा घेण्यासाठी आपण पीएमएमसी मीटर रेक्टिफायर डायोड सोबत एकत्र केले त्यामुळे एकाच वेळी आपल्याला असे उपकरण मिळेल जे जास्त संवेदनशील असेल आणि ते एसी व्होल्टेज किंवा करंट सुद्धा मोजेल ठीक आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर आधारित सर्किट पाहिले आणि ते खूप खूप सोपे होते आज आपण फुल वेव्ह रेक्टिफायर आधारित सर्किट पाहू ठीक आहे तर फुल वेव्ह रेक्टिफायर वर आधारित सर्किट ठीक आहे त्यामुळे फुल वेव्ह रेक्टिफायर काय असते ते आठवायचा प्रयत्न करू तर ते डायोड चार पासून बनलेले असते जे एका ब्रिज च्या स्वरूपात असते याचा अर्थ त्याला चार बाजू असतात आणि चार शाखांमध्ये चार डायोड जोडलेले असतात आणि दोन विरुद्ध टोकांमध्ये आपण इनपुट जोडू शकतो समजा हे इनपुट आहे आणि हे रेक्टिफायरचे आउटपुट आहे या चौकोनाच्या दुसऱ्या दोन टोकांमध्ये आणि आपण म्हणू या की या दोन बिंदूंमध्ये येथे आपण एसी व्होल्टेज जोडलेला आहे तर त्याला Vin म्हणू या ठीक आहे तर आपण एक व्होल्टमीटर सर्किट बनवत आहोत आणि हे एक इनपुट आहे आणि पॉझिटिव हाफ सायकल साठी करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल ठीक आहे त्यामुळे येथे डावीकडून उजवीकडे आणि निगेटिव्ह सायकल मध्ये करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल ठीक आहे त्यामुळे दोन्ही सायकल मध्ये आपल्याला या आउटपुट मधून करंट प्रवाहित करायचा आहे जो मी दाखविलेला नाही मी फक्त डावीकडून उजवीकडे दाखविलेला आहे ठीक आहे तर रेक्टिफायर साठी ही आपली इच्छित दिशा आहे ठीक आहे आणि माझा सल्ला आहे की कुठलाही सर्किट पाठ करायचा प्रयत्न करू नका सगळे सर्किट तर्कावर आधारित असतात तुम्ही फक्त विचार करा तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्ही ते नेहमी बनवू शकता त्यामुळे हे मला अपेक्षित आहे ठीक आहे त्यामुळे मी सरळ सरळ सर्किट काढू शकलो असतो पण मी तुम्हाला हा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे की हे सर्किट तुम्ही स्वतः वरून कसे बनवावे जर तुम्ही विसरलात ते कसे दिसते त्यामुळे मला हे अपेक्षित आहे ठीक आहे त्यामुळे आता येथे मी एक डायोड लावतो तर मला करंट या दिशेने प्रवाहित करायचा आहे त्यामुळे मी डायोड अशा प्रकारे जोडेल त्याच प्रमाणे इथे सुद्धा मी एक डायोड जोडेल त्यामुळे बाणाच्या दिशेने मी डायोड लावायचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यामुळे ज्या दिशेने मला करंट प्रवाहित करायचा आहे हे त्यानुसारच मी हे डायोड जोडले आहेत ठीक आहे आता मीटर कुठे आहे किंवा मला म्हणायचं आहे की आउटपुट मध्ये काय असेल तर या रेक्टिफायर चे आउटपुट एका डीसी मीटर ला जोडू जे पीएमएमसी मीटर असू शकते तर चला ते करूया तर आपण एक पीएमएमसी मीटर काढूया ठीक आहे मला असं वाटते आता हे बाण मी खोडू शकतो त्यामुळे मी एक पीएमएमसी मीटर काढतो याप्रमाणे आणि ते अशाप्रकारे जोडेल ठीक आहे त्यामुळे या मीटर मधून करंट नेहमी डावीकडून उजवीकडे प्रवाहित होईल ती पॉझिटिव्ह सायकल असो किंवा निगेटिव्ह सायकल असो तर हे सर्किट आहे ठीक आहे त्यामुळे समजा येथे व्होल्टेज Vin जोडला जो साईन आहे या मीटर मधून करंट एकाच दिशेने प्रवाहित होईल त्यामुळे पॉईंटर फक्त एका दिशेला हलेल त्यामुळे आता हे फुल वेव्ह रेक्टिफायर आधारित व्होल्टमीटर चे सर्किट आहे ठीक आहे आता व्होल्टमीटर मध्ये हा इनपुट व्होल्टेज आहे येथे आपण अज्ञात स्त्रोत जोडू त्यामुळे जर माझ्याकडे अज्ञात स्त्रोत असेल जो मला मोजायचा आहे तर मी त्याला येथे जोडेल त्यामुळे हा EMF किंवा व्होल्टेज स्त्रोत आहे ठीक आहे आता आठवायचा प्रयत्न करा आपण मीटर ची रेंज बदलली होती सिरीज रेझिस्टन्स टाकून ज्याला आपण मल्टिप्लायर रेझिस्टन्स सुद्धा म्हणतो आता प्रश्न असा आहे की या सर्किट मध्ये ते सिरीज रेझिस्टन्स कुठे जोडावे लागेल आपल्याकडे अनेक विकल्प आहेत कमीत कमी दोन विकल्प आहेत तर आपण त्याला येथे जोडू शकतो ठीक आहे तर हे सिरीज रेझिस्टन्स किंवा मल्टिप्लायर रेझिस्टन्स Rs आहे ठीक आहे त्यामुळे हे मुळात व्होल्टमीटर सर्किट च्या सीरिजमध्ये असेल तर हा इनपुट व्होल्टेज आहे त्यामुळे तुम्ही त्याला अशाप्रकारे जोडू शकता तुम्ही त्याला इथे अशाप्रकारे सुद्धा जोडू शकता काही अडचण होणार नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट तर्कावर आधारित आहे तुम्हाला कुठलेही सर्किट पाठ करायची गरज नाही आणि तुम्ही त्याला मीटर च्या बाजूला जोडू शकता ठीक आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रेझिस्टन्स मीटरच्या सीरिजमध्ये येईल जर तुम्ही करंट चा मार्ग लक्षात घेतला तर त्यामुळे करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल तर तुम्ही पाहू शकता मीटर आणि हे रेझिस्टन्स सिरीज मध्ये आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे शब्द विचार करू शकता मीटर आणि हे सगळे रेझिस्टन्स सीरिजमध्ये आहेत ठीक आहे तुम्ही त्याला जोडू शकता आणि एक छोटी गोष्ट जी तुम्हाला येथे लक्षात घ्यावी लागेल की डायोड भवती थोडा व्होल्टेज ड्रॉप होईल ठीक आहे तर या प्रकरणांमध्ये तो अंदाजे 0 7 व्होल्ट असेल जो एका सिलिकॉन डायोड साठी कट ऑफ व्होल्टेज गुणेला दोन व्होल्ट ठीक आहे येथे मीटरच्या सीरिजमध्ये दोन डायोड आहेत कुठल्याही सर्किट मध्ये पॉझिटिव्ह सायकल मध्ये आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये सुद्धा इथे हे दोन डायोड मीटरच्या सीरिजमध्ये आहेत दुसऱ्या हाफ सायकल मध्ये हे दोन डायोड मीटरच्या सीरिजमध्ये आहेत तर येथे व्होल्टेज ड्रॉप होईल आणि अधिक अचूकते साठी आपण ड्रॉप लक्षात घ्यायला हवा जेव्हा आपण या मीटरच्या स्केल ची मार्किंग करू किंवा कॅलीब्रेट करू त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं की तेथे ड्रॉप आहे त्यामुळे मुळात जो व्होल्टेज या मीटर आणि सिरीज रेझिस्टन्स मध्ये तयार होतो असतो तो Vin 0 72 जो 1 4 व्होल्ट आहे आपल्याला माहित असायला हवं की येथे 1 4 होतो जो आपण आकडेमोड करताना विचारात घ्यायला हवा पण आपल्या जास्तीत जास्त चर्चासत्रांमध्ये आपण त्याला दुर्लक्षित करू कमीत कमी सुरुवातीला आपण त्याला गृहीत धरणार नाही ठीक आहे जर वेळ असल्यास नंतर आपण पाहू आकडेमोड करताना ड्रॉप कसा विचारात घ्यायचा त्यामुळे सध्या आपण ड्रॉपकडे दुर्लक्ष करणार आहोत याचा अर्थ आपण असे गृहीत धरत आहे की हे डायोड आदर्श आहेत ठीक आहे त्यामुळे त्यांच्याभवती कुठलाही ड्रॉप होणार नाही त्यांच्यामधून करंट प्रवाहित होईल तर हे फुल वेव्ह रेक्टिफायर वर आधारित सर्किट आहे आता आपण एक छोटे उदाहरण घेऊया समजा माझ्याकडे एक पीएमएमसी मीटर आहे किंवा मी त्याला डीसी व्होल्टमीटर म्हणतो याचा अर्थ ते डीसी व्होल्टेज मोजण्यासाठी कॅलीब्रेट केले आहे किंवा चिन्हांकित केले आहे आपल्याकडे एक डीसी व्होल्टमीटर आहे आणि आपल्याला एक शुद्ध साईन वेव्ह मोजायचा आहे तर ही गोष्ट आपण नेहमी गृहीत धरणार आहोत तर आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर वर आधारित व्होल्टमीटर वापरुन एसी व्होल्टेज मोजायचा आहे आता जर मीटर किंवा पॉईंटर 5 व्होल्ट दाखवत असेल तर अज्ञात एसी व्होल्टेज चे मूल्य किती असेल आता जेव्हा आपण एसी व्होल्टेज बद्दल बोलतो तेव्हा आपण इतर काहीही सांगत नाही याचा अर्थ ते आरएमएस मूल्य आहे एसी च्या प्रकरणांमध्ये मूलभूत पणे आपण आरएमएस मूल्य घेत असतो तर प्रश्न आहे की अज्ञात एसी व्होल्टेज चे आरएमएस मूल्य किती असेल जेव्हा हे डीसी मीटर 5 व्होल्ट दाखवेल त्यामुळे परत एकदा माझे सर्किट असे असेल आणि मी कुठलाही मल्टिप्लायर रेझिस्टन्स वापरणार नाही कारण तसा कुठेही उल्लेख नाही ठीक आहे तर हे सर्किट आहे आता हा एक डीसी व्होल्टमीटर आहे आणि ते पाच व्होल्ट दाखवत आहे पॉईंटर 5 व्होल्ट दाखवत आहे आता प्रश्न आहे की व्होल्टेजचे आरएमएस मूल्य किती आहे आपण डायोड मधील ड्रॉप वगळणार आहोत त्यामुळे आपण आदर्श डायोड गृहीत धरणार आहोत त्यामुळे या मीटर मध्ये असणारा सरासरी व्होल्टेज 5 व्होल्ट असेल कारण पीएमएमसी सारखे डीसी मीटर नेहमी सरासरी मूल्य दाखवत असतात ठीक आहे त्यामुळे समजा मीटर भोवती असणाऱ्या या व्होल्टेजला मी Vm असे म्हटले जो या दोन बिंदू मध्ये आहे ठीक आहे तर आपण वेव्हफॉर्म काढू शकतो जर Vin असा असेल तर Vm असा असेल ठीक आहे तर हा Vm आहे आणि आपल्याला माहित आहे या Vm चे सरासरी मूल्य 5 व्होल्ट आहे त्यामुळे Vm ची सरासरी 5 व्होल्ट असेल त्यामुळे ही मीटर द्वारे दाखविली जाईल आता या उंचीला Vp म्हणा त्यामुळे ही Vpeak सारखी असेल जर याची उंची किंवा अॅम्पलीट्यूड Vp असेल Vm चे अॅम्पलीट्यूड सुद्धा Vp असेल कारण आपण आदर्श डायोड गृहीत धरले आहेत ज्यामध्ये कुठलाही व्होल्टेज ड्रॉप होत नाही त्यामुळे मीटर भवती असणारा महत्तम व्होल्टेज इनपुट च्या महत्तम व्होल्टेज एवढा असेल ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही त्याला मोजले तर तो अंदाजे 5 5 व्होल्ट आरएमएस येईल कॅलक्युलेटर घेऊन गणना करा माझ्याकडे कॅलकुलेटर नाही तर माझ्या अंदाजाने ते जवळपास 5 5 व्होल्ट आरएमएस येईल ठीक आहे तर हे उत्तर होतं ठीक आहे आता आपण दुसऱ्या सर्किट बद्दल बोलू दुसरे फुल वेव्ह रेक्टिफायर हे फुल वेव्ह हाफ ब्रिज रेक्टिफायर सर्किट आहे ठीक आहे आधीचे सर्किट जे आपण पाहिले होते ठीक आहे तर याला फुल वेव्ह फुल ब्रिज म्हणतात आता आपण जे पाहणार आहोत ते या सारखाचं आहे चला ते बनवूया तर चला एक चौकट बनवूया येथे मी इनपूट जोडतो आणि समजा या दोन टर्मिनल मध्ये मीटर जोडलेला आहे ठीक आहे तर हे इनपुट आहे आता आपण करंट ची दिशा शोधायचा प्रयत्न करू मला करंट ची दिशा कशी असेल ते पाहायचं आहे त्यामुळे समजा पॉझिटिव्ह सायकल मध्ये करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल बाण दाखवा आणि निगेटिव्ह सायकल मध्ये मला करंट असा प्रवाहित प्रवाहित व्हायला हवा परत एकदा अॅमीटर मधून डावीकडून उजवीकडे ठीक आहे त्यामुळे जर मला हे माहित करायचं असेल तर मी डायोड जोडेल त्यामुळे येथे मला असे डायोड लागतील आणि नंतर येथे मला डायोड असे वरच्या दिशेने लागतील ठीक आहे पण या दोन शाखांमध्ये मी कुठलाही डायोड लावणार नाही पण मी फक्त काही रेझिस्टन्स जोडेल ठीक आहे त्यामुळे याला हाफ ब्रिज असे म्हणतात कारण मी या ब्रिज किंवा या रचनेच्या एकाच बाजूला डायोड वापरत आहे त्यामुळे मी चार डायोड वापरण्याऐवजी त्याच्या अर्धे म्हणजेच फक्त दोन डायोड वापरत आहे ठीक आहे त्यामुळे याला हाफ ब्रिज असे म्हणतात पण अजूनही हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे आपण या सर्किट चे परत विश्लेषण करू त्यामुळे पॉझिटिव्ह सायकल मध्ये जेव्हा हा पॉझिटिव्ह असेल करंट इथून प्रवाहित होईल अशाप्रकारे पण करंट चा एक भाग या शाखेमधून सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे मी त्यांना जोडू शकतो ठीक आहे तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये करंट अशाप्रकारे प्रवाहित होतो आणि नंतर त्याला दोन मार्ग असतात एक ह्या मीटर मधून आणि रेझिस्टन्स मधून दुसऱ्या टर्मिनल ला आणि दुसरा मार्ग या दुसऱ्या रेझिस्टन्स मधून अशाप्रकारे ठीक आहे त्यामुळे पॉझिटिव्ह सायकल मध्ये याचे दोन भाग असतील आणि मीटर मधून करंट डावीकडून उजवीकडे प्रवाहित होईल आणि निगेटिव्ह सायकल मध्ये करंट येथून अशाप्रकारे प्रवाहित होईल त्याला दोन भाग असतील एक डायोड मधून आणि नंतर मीटर मधून चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी मी वेगळा रंग वापरतो त्यामुळे निगेटिव्ह सायकल मध्ये करंट कशाप्रकारे जाईल त्याला दोन मार्ग असतील हा डायोड आणि मीटर मधून परत जात आहे आणि दुसरा मार्ग सरळ या रेझिस्टन्स मधून आणि परत ठीक आहे पण मीटर मधून करंट नेहमीच एकाच दिशेने जाईल त्यामुळे मीटर मधून करंट नेहमी डावीकडून उजवीकडे जाईल त्यामुळे या मीटरमध्ये दिसणारी वेव्हफॉर्म नेहमीच फुल वेव्ह रेक्टिफाईड राहील तर मी पटकन Vin काढतो जी साईन आहे आणि नंतर मी Vm नेहमीच असा असेल ठीक आहे त्यामुळे ते नेहमी फुल वेव्ह रेक्टिफायर राहील पण ते हाफ ब्रिज असेल कारण आपण या ब्रिज च्या एकाच बाजूला डायोड वापरणार आहोत त्यामुळे तुमच्या माहितीस्तव हे एक वेगळं सर्किट होतं जे आपण वापरू शकतो आणि त्यामुळे इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा एका सायकल मध्ये करंट चा काही भाग रेझिस्टन्स मधून जात आहे आणि तो पूर्णपणे मीटर मधून जात नाही ठीक आहे त्यामुळे या पद्धतीमध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर च्या तुलनेत संवेदनशीलता कमी असेल कारण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये संपूर्ण करंट मीटर मधून जायचा इथे करंट चा काही भाग या रेझिस्टन्स मधून वळता होतो त्यामुळे तुलनेने मीटर मधून कमी करंट प्रवाहित होतो आणि आपल्याला कमी संवेदनशीलता मिळते पण त्याचे काही फायदे असे आहेत आपण त्याच्या खोलात शिरणार नाही पण त्याला काही फायदे आहेत जे आता आपण पाहणार नाही जर वेळ मिळाला तर आपण त्याला नंतर बघू